तुमचं स्वागत आत्ता पाहिल्याप्रमाणे हे Y lrmΔवाय डेल्टा ट्रान्सफॉर्मेशन आहे आणि डेल्टा ट्रान्सफॉर्मेशन नाही तर हे येथे कसे एकत्र केले जाईल ते थोडे थोडे थोडेच पहाल की गोष्टी कशा आहेत तर जर सर्किटकडे लक्ष दिले तर समजा उदाहरणार्थ ब्रिज सर्किट r आकृती 40 मध्ये दिलेली आहे तर प्रतिरोधक a ला R 6 द्वारे कसे एकत्र केले जाईल आता म्हणा की साधे ब्रिज सर्किट आहे आणि येथे प्रतिकार आहे a a R a R 4 R5 R 6 तर हे ए ते आर 6 कसे एकत्र करू शकतो तर अशा परिस्थितीत सिरीज किंवा parallel कॉम्बिनेशन मिळवणे कठीण होईल तर टर्मिनल समतुल्य नेटवर्क वापरून simplifyसुलभ करणे आवश्यक आहे सामान्यतः टर्मिनल equivalentसमतुल्य नेटवर्कचा विचार करेल उदाहरणार्थ ही गोष्ट फक्त या साठी धरून ठेवा तर टर्मिनल म्हणजे मुळात हे 2 टर्मिनल हे पहा की हे 2 टर्मिनल प्रत्यक्षात common आहेत मुळात हे एक टर्मिनल आहे आणि हे दुसरे टर्मिनल आणि 2 आणि 4 आहे कारण मुळात ते एक common टर्मिनल आहे तर ते 4 टर्मिनल नाही हे एक टर्मिनल आहे आणि resistances दिलेली आहे R a जर Ra w असे असेल तर ते कनेक्टेड आहे हे सर्किट जर ते ताणले गेले आणि ते समान सर्किट सारखे बनवले तर दोन्ही सारखेच असतात कधीकधी त्याला टी नेटवर्क देखील म्हणतात a आणि R a फक्त हा मुद्दा हा बिंदू ताणून काढतो आणि फक्त त्याला यासारखे ड्रॉ करा हे कधीकधी टी नेटवर्क आहे दोन्ही समान आहेत तर हे मुळात टर्मिनल आहे कारण हे common टर्मिनल आहे 2 आणि 4 एक common टर्मिनल आहे तर मला फळा स्वच्छ करू द्या तर steps y हे नेटवर्क आहे कधीकधी ते y नेटवर्क देखील कॉल करतात आणि हे T नेटवर्क आहे तर दुसरी गोष्ट म्हणजे Δ किंवा pi नेटवर्क तर हे प्रत्यक्षात कधीकधी lrmΔ नेटवर्क कॉल करतात 2 आणि 4 common टर्मिनल आहेत येथे देखील 2 आणि 4 हे एक common टर्मिनल आहे तर हे मुळात एक टर्मिनल आहे आणि प्रत्यक्षात हे r आहे हे 2 a 4 हे चिन्हांकित करेल परंतु हे मुळात aa टर्मिनल आहे आणि जर फक्त हा बिंदू इथे कुठेतरी आणला आणि हा बिंदू इथे कुठेतरी आणला तर हा ar pi नेटवर्क सारखे दिसेल lrmतर हा common बिंदू आहे हा एक common बिंदू आहे तर हे एक pi नेटवर्क सारखे दिसते दोन्ही समान आहेत दोन्ही समान आहेत कधीकधी हे Δ नेटवर्क आहे असं म्हणतो आणि हे कधीकधी pi नेटवर्क आहे असं म्हणतो परंतु दोन्ही समान आहेत तर म्हणूनच ते लिहिले आहे Δ नेटवर्क आणि हे pi नेटवर्क तर कसे करावे कारण मुळात एकतर Δ आणि Δ रूपांतरण करावे लागेल नेटवर्क आणि विद्यमान Δ नेटवर्क ला superimpose करावे लागेल आणि नेटवर्कमध्ये equivalent समतुल्य प्रतिकारशक्ती शोधावी लागेल म्हणून Δ रूपांतरणासाठी जा तर नेटवर्कमध्ये समतुल्य प्रतिकारशक्ती प्राप्त करण्यासाठी lrmΔकिंवा pi नेटवर्कमधील नोड्सच्या प्रत्येक जोडीचा प्रतिकार समान आहे Δ किंवा pi मधील नोड्सच्या समान जोडीला ते कसे दिसते हे माहित आहे आता आपण प्रथम शोधण्याचा प्रयत्न करूया उदाहरणार्थ टर्मिनल 1 आणि 2 साठी टर्मिनल 1 आणि 2 साठी नेटवर्कवर गेल्यास टर्मिनल 1 आणि 2 साठी 2 आणि 4 common आहे म्हणून मी ते येथे करत आहे की 2 आणि 4 common आहेत याचा अर्थ हे म्हणणे म्हणून बनवा r काय कॉल करा या बाजूबद्दल विसरून जा या बाजूला विसरून जा म्हणा 2 घ्या याचा अर्थ r a 2 जेव्हा ही बाजू उघडी असते तेव्हा ही बाजू उघडी असते तर 2 प्रत्यक्षात a R a होईल कारण हे a आहे आणि हे R a आहे तर a2 a R aबनेल तर तर जर हे पाहिले की a2 a R a हे a2 a R a कनेक्शनसाठी r आहे आता पहा Δ पुन्हा इथे या जेव्हा Δ येथे येतात येथे जेव्हा या गोष्टीचा विसर पडतो की Δ या बाजूला काहीही जोडलेले नाही याचा अर्थ जर येथे पहिले तर असे आढळेल की जर ते येथे असेल तर 2 हे Δ म्हणजे Δ साठी शोधण्याचा प्रयत्न करा याचा अर्थ Rc आणि Ra हे मालिकेत आहेत याचा अर्थ Rb च्या समांतर Ra Rc याचा अर्थ हे लिहू शकतो की Ra Rc हे दोन्ही Ra Rc मालिकेत आहेत जे याच्या समांतर आहेत ते Rb यास समांतर बनवत आहेत म्हणजे 2 lrmΔ हे Ra Rc Rb हे Ra Rc Rb मध्ये विभाजित केले जाईल तर कारण r ला कॉल करताच कृपया येथे काहीही विचार करू नका हे फक्त Ra आणि Rc आहे हे Rc आहे ते खुले आहे तर या बाजूला काहीही नाही आणि म्हणून Ra Rc ते त्या Rb सोबत समांतर असलेल्या मालिकेत आहेत तर ते Rb मध्ये Ra Rc मध्ये Rb Ra Rc ने विभागले जाईल म्हणून ते साफ करा आणि त्याकडे जा तर जर2 lrmΔ Rb हे Ra Rcच्या समांतर दिसेल तर याचा अर्थ Rb गुणिले Ra Rc भागिले Rb Ra Rc आता दोन्ही प्रत्यक्षात a 2 समान आहेत आणि a 2 lrmΔ दोन्ही समान आहेत फक्त सांगितले की a 2 lrm a 2 lrmΔ सेट करणे कारण समतुल्य शोधावे लागेल म्हणून ते समान असतील म्हणून a 2 हे a R असेल आणि हे Rb गुणिले Ra Rc by Ra Rb Rc होईल हे समीकरण 42 आहे हे सर्व समीकरण क्रमांक 40 41 दिले आहेत तर एका समीकरणाला Ra a R a हे मिळाले त्याचप्रमाणे जेव्हा r a a मिळेल तेव्हा या सर्किटमध्ये r a a वर या हे जेव्हाa a a येते तेव्हा याचा अर्थ फक्त हे 1 धरून ठेवा आणि हे शोधण्याचा प्रयत्न आहे की a हे प्रत्यक्षात a a आहे मग ते मुळात काहीच नाही परंतु a a कारण दुसरी बाजू काहीही खुली नाही तर हे a a a आणि r a a आहे आणि लिहिताना हे यासाठी आहे आता lrmΔ कडे येताना मला ते स्वच्छ करू द्या जेव्हा Δ येथे याल तेव्हा मला हे चिन्हांकित करू द्या की हे a आहे आणि हे r a a असे असेल जेव्हा Rc बाहेर येत आहे याचा अर्थ त्या वेळी Ra आणि Rb मालिकेत आहेत म्हणून a a lrmΔ r Ra Rb हे आहे r ज्याला कॉल केल्यास हे दोन्ही Rc सह समांतर असलेल्या मालिकेत आहेत याचा अर्थ हे Ra r Rb आहे हे मी लिहित आहे त्यावर Rc ने Ra Rb Rc ने विभाजित केल्याने फरक पडत नाही कारण जेव्हा 1 a घेतल्यास या Rb आणि Rc रा मालिकेत असतील तर फक्त ते स्वच्छ करा याचा अर्थ r जेव्हा a a असेल तेव्हा Ra आणि Rb मालिकेत असतील आणि ते Ra Rb आहे ज्यासह Ra Rb च्या समांतर आहे तर तो a Δ Ra Rb गुणिले Rc Ra Rb Rc ने विभाजित होईल तर म्हणूनच हे समीकरण r a a a r असे लिहित आहे ज्याला a गुणिले Rc Ra Rb भागिले Ra Rb असे म्हणतात ते समीकरण 4a आहे त्याचप्रमाणे तिसरा एक R a 4 देखील शोधू शकतो की मला पुन्हा पुन्हा करण्याची गरज नाही आता गोष्टी समजण्यासारख्या आहेत त्याचप्रमाणे R a 4 जर बनवले तर a R a असेल आणि r lrmΔ साठीRb Rc बनेल जे Ra समांतर आहे तर कारण Rb आणि Rc मालिकेत असतील तर Rb Rc ला Ra Rb Rc ने विभाजित केले आहे तर जर समीकरण 42 समीकरण 4a आणि 44 मध्ये पाहिले तर a अज्ञात आणि a समीकरणाने ते सोडवायचे आहे म्हणून मी थेट उपाय लिहित आहे परंतु जर इच्छित असेल तर r स्वतःचे निराकरण करण्याचा प्रयत्न करू शकतो परंतु प्रत्यक्षात काही तंत्र आवश्यक नाही जे मी सांगितले आहे ते r स्मृतीमध्ये ठेवू शकते तर a साठी 42 4a आणि 44 सोडवल्यास a R a ला Ra Rb Rc वर R Rb मिळेल R Rb Rc आणि R a Ra Rb Ra Rb Rc तर r पासून lrmΔ कसे लक्षात ठेवायचे तर Δ परिवर्तनाकडे परत या आता त्याकडे लक्ष द्या जे 2 ला कॉल करते समजा a a R a आणि इथे r rb rc ra आहे तर जर मी हे सुपरइम्पोज केले तर ते कसे दिसते फक्त हे बघा की जेव्हा मी आशा करतो की ती या r शी जुळते आहे तर ही गोष्ट फक्त धरून ठेवाआणि मला याकडे लक्ष देऊ द्या कि हे एक a R a ठीक आहे आता प्रत्यक्षात फक्त r a हे शोधण्याचा प्रयत्न करा हे खरंच r a आहे आणि हे खरंच R a आहे तर a हे r a आणि Δ असेल तर a हे Rb Rc Ra Rb Rc असेल याचा अर्थ R1 हे या 2 प्रतिकार समीप शाखेचे गुणाकार आहे जे सर्व Ra Rb Rc ने विभाजित केले आहे त्याचप्रमाणे a 2 रेझिस्टर समीप शाखेचे गुणाकार जे Ra Rc ने Rb Ra Rb Rc ने विभाजित केले त्याचप्रमाणे R a शेजारच्या शाखेचे गुणाकार Ra Rb जे r ने विभाजित केले आहे Ra Rb Rc ला काय म्हणतात तर हे r आहे जर त्या व्युत्पत्तीकडे गेले तर a Rb Rc Ra Rb Rc a Ra Rb Rc R a Ra Rb Ra Rb rc याचा अर्थ मी शेजारील शाखेच्या उत्पादनाच्या प्रतिकारासाठी Ra Rb द्वारे दिलेले सांगितले याचा अर्थ सर्व वेळ r a a R एक प्रकरण Ra Rb Rc सामान्य आणि फक्त समीप शाखेने विभागले जाते जे 2 प्रतिरोधक उत्पादन घ्यावे लागते ते r lrmΔ रूपांतरण conversion lrmΔ रूपांतरण आहे तर ती 45 46 आणि 47 ही समीकरण संख्या आहे आताआकृतीमध्ये दर्शविलीली y आणि Δ नेटवर्कची सुपरपोजिशनचा प्रश्न आहे येथे ते दर्शविले आहे मी जे काही दाखवले ते a जेव्हा या समीप शाखेचे उत्पादन Rb Rc हे RaRbRc द्वारे घ्या त्याचप्रमाणे r a या समीप शाखेचे उत्पादन Ra Rc Ra Rb Rc आणि Rc Rb Ra Ra Rb Ra Rb Rc जे इथे 45 46 मध्ये लिहिलेले आहे ते लक्षात ठेवणे सोपे आहे आणि एक अतिरिक्त नोड न्यूट्रल आहे जो r n दिसेल जो नंतर AC सर्किटसाठी दिसेल जो येथे नाही त्या गोष्टी येथे दिसणार नाहीत येथे आणखी एक अतिरिक्त नोड तयार केला आहे n जो नंतर ah दिसेल परंतु आमच्या या AC सर्किट विश्लेषणसाठी परंतु r याला r lrmΔ रूपांतरण म्हणतात हे प्रत्यक्षात Δ परिवर्तनाला आहे आता t ते Δ जर समजा a a R a असेल आणि मला Ra आणि Rb आणि Rc ची अभिव्यक्ती करायची असल्यास हे कसे होईल Δ आता रूपांतरित करण्यासाठी माझ्याकडे नेटवर्क आहे आता मला काय करायचे आहे मला Δ नेटवर्कवर कन्व्हेयर करावे लागेल तर अशा परिस्थितीत ते r Y नेटवर्कसाठी काय करते समतुल्य Δ नेटवर्क समीकरण 45 46 आणि 47 लूपपासून बनते येथे a a R a अभिव्यक्ती आहे काय करावे a a a R a R a a a a ची बेरीज शोधा एक a R a गुणाकार आणि एक a R a देखील गुणाकार जर तसे केले तर a a a R a R a a आणि सरलीकृत केल्यास a Rb Rc Ra Rb Rcwhole square येईल तर Ra Rb Ra Rb Rc हे a रद्द करेल आत्ताच बनवले तर Ra Rb Rc Ra Rb Rc होईल आता समीकरण 48 2 म्हणजे 48 म्हणजे प्रत्येक समीकरण 2 45 46 आणि 47 द्वारे विभाजित केले तर काय होईल हे समीकरण 48 प्रत्येकाने 46 असे विभाजित करते ते r 45 46 आणि 47 साठी r समीकरण फक्त विभाजित करते हे मिळवण्याचा हा सर्वात सोपा मार्ग आहे आता हे 48 समीकरण समीकरण 45 46 आणि 47 ने विभाजित करते तर प्रथम समीकरण r 48 ने r 45 ने विभाजन करा मग काय मिळेल हे r Ra a a a R a R a a a मिळेल तर हे आपल्याला Ra a a a R a R a a a आणि Rb a a a R a R a a आणि Rc ला Rb a a a R a R a a देईल पण कसे लक्षात ठेवायचे ते मी सोपे करीन अशाप्रकारे जर ते असे बनवले तर a a a R a R a a या प्रकरणातील सर्व अंश संख्या समान आहे हे a a R a सर्व प्रकरणांचे अंश फक्त Ra a साठी Rb साठी a आणि Rc ने R a ने विभाजित करण्यासाठी समान राहतात तर जर सर्किट मध्ये पाहिले तर ते r ला Δ ट्रान्सफॉर्मेशन म्हणतात तर हे जर बघितले तर r काय असेल R Rb आणि Rc याला काय म्हणतात जर त्या r Ra मध्ये बघितले तर Ra प्रत्यक्षात असे येत आहे की अंश समान a a R a R a आणि r a a नंतर a R a Rc a a आहे तर हे कसे लक्षात ठेवायचे तर प्रश्न असा आहे की उदाहरणार्थ r मी पहिल्यासाठी घेत असलेल्या Ra पहा Ra त्यामध्ये काय करत आहे r a a हा अंश सामान्य आहे a r a R a R a हे Ra ने विभाजित केले आहे तर आणि हे येथे उलट संज्ञा आहे हे a ने विभाजित केले आहे आता पुढील सरलीकरणासाठी कसे करावे हे a कडून विभाजित करा तर ते a बनेल आणि हे r a R a असेल आणि हे a ने विभाजित करा हे r a आहे याचा अर्थ Ri I ह a R a a R a a असे लिहू शकतो याचा अर्थ हे लक्षात ठेवण्यासाठी की Ri काय करू शकतो एक हे अगदी सोपे आहे की r a a R a R a 1 ने विरूद्ध विभाजित करणे हे a च्या अगदी उलट आहे दुसरा मार्ग म्हणजे Ra हे R जे समीप शाखा a R a a R a बेरीज आहे a R a हे a या विरूद्ध शाखेने विभाजित केले आहे तर या मार्गाने a R a a R a हे देखील लक्षात ठेवू शकते माझे म्हणणे आहे की हा सर्वात सोपा मार्ग आहे की a वर 2 a R a R a हे सामान्य आहे अंश सामान्य आहे तर जेव्हा एकदा R घेतो तेव्हा Ra हे मिळवायला a a a R a R a a हे a ने विभाजित केले पाहिजे त्याचप्रमाणे R ला Rb काय म्हणतात ते शोधण्याचा प्रयत्न केल्यास त्याचप्रमाणे अंश सामान्य आहे जे प्रत्यक्षात येईल ते r a ने विभाजित केले जाईल त्याचप्रमाणे Rc 1 घेताना तो सामान्य अंश आहे जो फक्त R ने विभाजित केला आहे अन्यथा Ra r ज्याला a R a म्हणतात ते सरलीकरणानंतर हे a R a a मध्ये पहा ज्या प्रकारे r R b आणि Rc सहजपणे बनवू शकतात तर हवी ती पद्धत अगदी सोपी आहे पण मला नेहमी वाटते की हे सर्वात सोपा आहे कारण उत्पादन a a a R a R a a घ्या आणि हे सर्वांसाठी सामान्य आहे हे सर्व r साठी सर्व सामान्य आहे जे सर्व Ra Rb Rc अंकासाठी कॉल करणे सामान्य आहे तर फक्त Ra आहे उलट शाखा r Rb साठी a a आहे जे काही येत आहे ते अंशाने विभाजित केलेले समान आहे त्याचप्रमाणे r ज्याला Rc म्हणतात Rc जो काही अंश सामान्य आहे तो R ने विभाजित करा हा एक सोपा मार्ग आहे मला आशा आहे की हे समजले असेल म्हणून फक्त ते सोडवावे एवढेच तर फक्त ते साफ करा आशा आहे की गोष्टी समजल्या असतील की ही गोष्ट कशी बनवायची तर हे r t ते Δ रूपांतरण आहे तर Δ नेटवर्कमधील प्रत्येक रेझिस्टरने मी काहीतरी अधोरेखित केले आहे जे प्रतिरोधाच्या सर्व संभाव्य उत्पादनांची बेरीज आहे जे एका वेळी विरुद्ध r Y प्रतिकाराने विभाजित केले जाते जे Y च्या विरुद्ध आहे जे सर्व आहे तर हे यासाठी सोपे आहे आणि जर या प्रकरणात जर समजा Δ आणि नेटवर्क समतोल असल्याचे म्हटले जाते आणि जेव्हा a a R a R आणि जेव्हा सर्व समान असतात तेव्हा असे म्हटले जाते की समतोल नेटवर्क आहे आणि Ra Rb Rc R lrmΔ तर हे समीकरण 5 a आहे तर या स्थितीत जर सर्व R सारखेच आणि R Δ आणि R सर्व R सारखे केले तर रूपांतरण सहजपणे शोधून काढले जाऊ शकते की R स्टँड R असेल a जेव्हा a म्हणा आणि जेव्हा r साठी कॉल करता तेव्हा कोणीही ते lrmΔ बनवू शकता तर त्या बाबतीत R हे R lrmΔ a किंवा R Δ r a R असेल तर या समीकरणातून ते फक्त त्या विरुद्ध येते R Δ a R गुणाकार तर तेच हे सर्व a a R a आहे Ra Rb Rc सर्व समान आहेत मग त्या स्थितीत ही अट आहे आणि पर्याय हे सर्व आहे म्हणून किंवा Δ नेटवर्क स्वतःच उद्भवतात किंवा मोठ्या नेटवर्कचा एक भाग आहे तेथे r a फेज नेटवर्क जुळणारे नेटवर्क आणि इलेक्ट्रिकल फिल्टर वापरतात जे निश्चितपणे 10 ला फेज सर्किट कधी शिकतील हे सांगतील आपण lrmΔ बद्दल पाहू तर उदाहरण घेऊया तर आकृती r 44 ah मध्ये दर्शविलेल्या सर्किटमध्ये तर समतुल्य प्रतिकार Rab आणि por हे त्यादवारे वितरित केलेले आहे तर अशा परिस्थितीत ते शोधावे लागेल हे प्रत्यक्षात a टर्मिनल आहे हे प्रत्यक्षात b टर्मिनल आहे आणि व्होल्टेज स्त्रोत दिले आहे आणि या सर्किटच्या Rab समतुल्य प्रतिकार म्हणजे काय ते आधी शोधावे लागेल तर ते कसे करणार आता 10 आणि 6Ω प्रत्यक्षात मालिकेत आहेत तर ते 10 16 असेल म्हणून 10 आणि 6 हे R ते मालिकेतील आहे तर ते 16 व्होल्ट असेल आणि त्यासह 48 समांतर आहे तर 16 ।। 48 म्हणून समकक्ष 1648 16 48 असेल जे काही येईल तर तीच गोष्ट पुढे आहे तर मला ते साफ करू द्या म्हणून जर 10 6 आणि 48 या गोष्टी पाहिल्या तर 10 आणि 6 या मालिकेत आहेत तर 16 आणि 48 समांतर आहेत तर हे 48 आणि 16 समांतर 12 Ω म्हणून समतुल्य असेल याचा अर्थ सर्किट याप्रमाणे येत आहे a2 Ω आणि नंतर पुन्हा 12 Ω 18Ω सह मालिकेत आहे कारण 18 Ω प्रतिकार येथे आहे तर येथे 12 आणि 18 आहे तर a0 a0 Ω एकूण जे 15 Ω च्या समांतर आहे तर 15a015 a0 त्यामुळे 10 Ω च्या समतुल्य आणि por वितरित केल्याने v2 Rab माहित आहे कारण समतुल्य हे प्रत्यक्षात Rabसमतुल्य प्रतिकार आहे कारण हे टर्मिनल a आहे हे टर्मिनल b आहे तर हे समतुल्य r आहे ज्याला हे समकक्ष म्हणतात r हे प्रत्यक्षात a टर्मिनल आहे हे b टर्मिनल आहे तर हा समकक्ष Rab आहे तर Rab a0 Ω कारण 12 1a 1a ते 12 18 a0 a0 15 15 r a0 म्हणून 10 Ω म्हणून ते साफ करा तर ते प्रत्यक्षात 40 वॅट आहे त्यामुळे याद्वारे वितरित केलेला por फक्त 40 वॅट आहे आता पुढचा टप्पा ही आणखी एक गोष्ट आहे जी Δ नेटवर्कला समतुल्य नेटवर्कमध्ये रूपांतरित करते ते Ra आहे 15 Ω Rb 20 Ω आणि Rc ला lrmΔ मध्ये रूपांतरित करावे लागेल तर हे प्रत्यक्षात dRawn a a a a आहे तर फक्त r साठी ही गोष्ट फक्त दाबून ठेवा हे Rc माहित आहे तर हे ab c आहे किंवा b c सर्व चिन्हांकित आहेत तर प्रत्यक्षात येथे असणे हे Rc आहे आणि येथे r आहे ही शाखा Δ साठी Ra आहे आणि ही शाखा या गोष्टीसाठी Rb आहे तर हे पाचवे 25 Ω 15 Ω आणि 20 Ω आहे तर मी ते साफ करत आहे तर आता जर 45 46 आणि 47 हे समीकरण वापरले तर तर a Rb Rc Ra Rb Rc Ra Rb Rc असेल रा आरबी आरसी सर्व फक्त शेजारील दिले जाते जे उत्पादन Ra Rb Rc ने विभाजित केले जाते तर हे Ra आहे Rb Rc सॉरी Rb Rc R Rb Rc द्वारे जे काही येते ते 20 2515 20 60 तर भाजक 60 आहे तर ते 25 a Ω त्याचप्रमाणे a Rc Ra आणि भाजक निश्चित आहे तर 25 1560 तर 25 बाय 4 Ω माफ करा आणि R a Ra Rb आणि भाजकांद्वारे निश्चित केले आहे तर ते एकूण 60 आहे तर 15 20 बाय 6 म्हणजे 5 Ω म्हणजे Δ रूपांतरण तर a a R a घेऊन Δ मध्ये रूपांतरित करण्याचा प्रयत्न केल्यास समान मूल्य Ra Rb Rc मिळेल आता दुसरी गोष्ट म्हणजे T नेटवर्कचे रूपांतरण T म्हणजे ते एक नेटवर्क आहे तर आकृती 48 मध्ये T नेटवर्क r ला r Δ नेटवर्कला काय कॉल करेल तर तो a आहे म्हणून ते lrmΔ बनवत आहे तर हे r आहे फक्त एक दाबून ठेवा हे a b आणि c हे T नेटवर्क आहे नेटवर्क a a आणि r R सर्व दिले आहेत 10 20 आणि a0 आता जेव्हा lrmΔ बनवण्याचा प्रयत्न करत आहात तर हे प्रत्यक्षात r आहे हे प्रत्यक्षात r आहे हे प्रत्यक्षात r आहे जर ते a असेल तर मला वाटते की हे a आहे आणि हे r आहे होय हे r a आहे म्हणून तर ते साफ करतो म्हणून हे r बनवत आहेत ज्याला r कॉल करा तर Ra त्या r ला काय कॉल करणार सर्व उत्पादन a a a R a r R a जे पाहिले आहे त्याच्या उलट R ने विभाजित करा तर या प्रकरणात देखील फक्त 1 मिनिट मला घेऊ द्या मी कोणतीही चूक करू नये तर हे a आहे हे R आहे आता ठीक आहे तर आता हे r आहे हे a आहे हे r a आहे हे a आहे आणि हे r a आहे तर r ज्याला कॉल दिला आहे तो द्यावा लागेल तर तेlrm Δ बनवावे लागेल तर जाणून घ्या Ra r a a अंश येथे आहे a R a R a a ने त्या विरुद्ध संज्ञा a ने विभाजित केले आहे त्याचप्रमाणे Rb Rc ला सर्व मूल्ये मिळतील ज्यात a R a दिले आहे त्यामुळे सहज गणना करू शकतो तर मला ते स्वच्छ करू द्या तर 49 50 आणि 51 हे समीकरण पहा Ra a a a R a R a 1 by a तर फक्त 10 20 20 a0 a0 10 ने 10 ने भागाकार केले तर ते 110 Ω येते त्याचप्रमाणे Rb अंश देखील 20 ने भागले जाईल तो 55 Ω R a a0 ने तेच विभाजित राहील ते 110 ने a Ω असेल तर इतर सर्किट जे आकृती 50 मध्ये पुढील नेटवर्क Rab शोधते आणि I येथे फक्त एक गोष्ट आहे येथे एक छोटीशी त्रुटी आहे तर प्रत्यक्षात Rab चा शोध घ्यावा लागेल म्हणजे हे Rab येथे हे माहित असेल हे कोणाला कळेल म्हणून मी कट केले की हे तेथे नाही तर मी Rab म्हणजे हा Rab कापला तर डायग्राम मध्ये हे चुकून कळेल की मी ते येथे देखील केले आहे परंतु यासाठी हे RΩ शोधावे लागेल तर ते कसे शोधायचे तर आणि I वर्तमान व्होल्टेज स्त्रोत 50 दिले आहे म्हणून 24 Ω 20 Ω आणि 10 Ω रजिस्टर Δ जोडलेले आहेत Δ नेटवर्क भाग 20 Ω 24 20 आणि 10 मध्ये रूपांतरित करा म्हणून 24 20 आणि 10 हे मुळात r Δ आहे कारण c आणि b जर फक्त असे बनवले तर ते Δ आहे हे एका चौरसासारखे बनवले आहे परंतु हे एक Δ आहे कारण येथे असे बनवू शकतो समजा मी फक्त हा भाग चालवला आहे हे c आहे हे Rc आहे आणि हे r काही टर्मिनल आहे हे r काही टर्मिनल आहे मी प्रत्यक्षात तो एक डॅश b डॅश बनवला पाहिजे मग कोणतीही अडचण नाही म्हणून हा एक डॅश आहे येथे तो b डॅश आहे आणि हे आहे 10 Ω आणि हे a0 Ω आहे आणि येथे देखील a0 connected जोडलेले आहे आणि येथे देखील 50 Ω हे काहीतरी जोडलेले आहे तर हे प्रत्यक्षात Δ मध्ये आहे तर 10 24 20 म्हणून ते रूपांतरित करावे लागेल तर आता ते कसे रूपांतरित करायचे ते जाणून घेऊ शकतो मी आता थेट मूल्ये देईन तर अशी वेळ की वेळ असेल असे म्हटले जाईल ते सहज करू शकते म्हणून जर ते बनवले तर r 8 888 या बाजूला येईल कारण ते बनवताच ते r 24 20 tRade किंवा r मध्ये r मध्ये काय कॉल करेल ते r ah Δ ला कॉल करेल तर ते 1a होईल आणि त्या r बरोबर ही ah lrmΔ आणि ही शाखा आहे कारण जसे माहित आहे 1a शी काहीतरी सापडेल मालिकेत आणि दुसरी गोष्ट म्हणजे ओथिया म्हणजे 8 88 येईल 44 येईल तर हे असे आहे की ते असे येईल तर हे r 2 रूपांतरणानंतर r आहे आणि हा ओथिया भाग 8 88 आणि a 70a आहे तर ही 4 444 Ω मालिका 1a असेल आणि ही मालिका a0 आहे आणि ही मालिका 50 मध्ये असेल कृपया r स्वतःची करा हे प्रत्यक्षात कधी एक Δ म्हणून बनवेल फक्त Δ दाबून ठेवा जर ही गोष्ट ही आहे Δ माहित आहे तर ही गोष्ट या 10 बद्दल विसरून जा मी जर हे असे बनवले तर ते माझे 10 10 Ω आहे उदाहरणार्थ या गोष्टीबद्दल विसरून जा 10 Ω मग हे r आहे हे समजा r a आहे म्हणून जे काही 1a सह येथे येईल ते मालिकेत असेल जे येथे येईल ते मालिकेत असेल a0 आहे आणि जे येथे येईल ते 40 मध्ये मालिकेत असेल जे 4 बिंदू 4 चार 8 88 दुसरे माझ्याकडे आहे ते किती आहे हे पाहण्यासाठी तर ती गोष्ट आहे म्हणून तरीही हे साफ करा तर हा मार्ग आता या 2 वर या 2 वर आला आहे आणि हे 2 समांतर आहेत कारण तेथे समांतर आहेत तर जर ते a8 888 आणि 5a 70a असेल तर हे 2 समांतर आहेत तेथे समतुल्य बनवा आणि हे 1a 4 4 17 444 आहे आणि समतुल्य 22 555 Ω असेल हे असे काहीतरी आहे ते r a8 तर हे समांतर आहे कारण हे एक r commonसामान्य नोड आहे हे नोड एक common नोड आहे म्हणून ते समांतर आहेत म्हणून मला ते स्वच्छ करू द्या तर आता हे 2 17 44 जोडा म्हणजे ते 40 Ω म्हणून हे जोडल्यास ते प्रत्यक्षात 40 Ω तर i 50 बाय 40 व्होल्ट 50 व्होल्ट हा एक स्रोत आहे तर करंट 1 25 अँपिअर आहे